आता अठराव्या भागामध्ये आपण व्याख्यान पद्धत आणि व्हिडीओ पद्धत बघूया प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या तंत्रांच्या आणि साधनांच्या सहाय्याने आपण सादरीकरण कसे तयार करू शकतो हे देखील बघूया पारंपारिक प्रशिक्षणपद्धतीचे ढोबळमानाने तीन भाग आहेत सादरीकरण पद्धत प्रत्यक्ष कृती पद्धत व संघ बांधणी पद्धत मला आठवतंय पूर्वी सादरीकरण पद्धत ट्रान्सपरन्सी पारदर्शक कागद च्या माध्यमातून केले जायचे या ट्रान्सपरन्सीजवर आम्ही स्केचपेनच्या सहाय्याने लिहीत असू आणि मग प्रोजेक्टरच्या मदतीने एखाद्या विशिष्ट विषयावर आम्ही ते सादरीकरण करत असू व्याख्यानाची ही पद्धत प्रशिक्षणामधील खूपच सामान्य पद्धत होती ही पद्धत पूर्वी फळा आणि खडूच्या माध्यमातून देखील वापरली जायची व्याख्यानासाठी फळा आणि खडूचा वापर त्या वेळी खूपच सामान्य होता व्याख्यान पद्धतीमध्ये प्रशिक्षणार्थी माहितीचे फक्त ग्रहण करत असतात ही माहिती वस्तुस्थिती पद्धती आणि प्रश्न सोडवण्याच्या तंत्राशी निगडित असायची व्याख्यान आणि दृकश्राव्य पद्धती ज्या सादरीकरणामध्ये वापरल्या जातात त्यांच्याविषयी मी त्या त्या सत्रामध्ये चर्चा करीन शिक्षकांच्या माध्यमातून वर्गामध्ये जे सादरीकरण केले जाते त्यामध्ये व्याख्यान व्हिडिओ वर्गपाठ माहिती पुस्तिका आणि पूर्वी सिडी आणि विविध खेळांचा वापर केला जातो अशाप्रकारे विविध पद्धतींचा एकत्रित वापर प्रशिक्षणार्थींना शिकण्यामध्ये सक्रियपणे सहभागी करून घेतो त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रशिक्षण होऊ शकते व्याख्यानपद्धती मागील महत्त्वाची संकल्पना अशी आहे की प्रशिक्षणार्थीने शिकताना सक्रिय असले पाहिजे सक्रिय शिकणे म्हणजे शिक्षकाने फक्त एकतर्फी संवाद साधणे नसून त्यामध्ये विद्यार्थी देखील सक्रियपणे सहभागी असला पाहिजे ज्यावेळी प्रशिक्षक व्याख्यान पद्धतीचा वापर करत असतात त्या वेळी विद्यार्थी जास्तीत जास्त 20 ते 40 मिनिटांपर्यंत एकाग्रतेने लक्ष देऊन ऐकू शकतो मात्र त्यानंतर त्याला लक्ष देणे अवघड होते हे व्यक्तीपरत्वे बदलते सामान्यपणे विद्यार्थी जास्तीत जास्त 20 ते 40 मिनिटे एकाग्रतेने लक्ष देऊ शकतो पण ज्यावेळी आपण 60 मिनिटे किंवा 90 मिनिटे किंवा त्यापेक्षा 120 मिनिटांपर्यंत चालणाऱ्या सत्रांमध्ये बोलत असतो त्यावेळी ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणारे आणि संवादात्मक असले पाहिजे विद्यार्थ्यांना या विशिष्ट ट्रेनिंग पद्धतीमध्ये उत्साहाने सक्रिय ठेवण्यामध्ये सक्रिय शिक्षणाची संकल्पना आहे इथे मला सांगायला आवडेल की अशावेळी सत्रे अतिशय काळजीपूर्वक आखली जावीत कारण ज्यावेळी आपण प्रशिक्षण कार्यक्रम घेत असतो त्यावेळी ते साधारणपणे दोन दिवस तीन दिवस किंवा पाच दिवस किंवा एक आठवडाभरदेखील चालतात साधारणपणे आठवडाभर चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये आपण व्याख्यानाद्वारे प्रशिक्षणाची पद्धतच सुरुवातीला वापरतो प्रशिक्षणार्थीशी शब्दांच्या माध्यमातून प्रशिक्षक संवाद साधतात बऱ्याचवेळा या सर्व सैद्धांतिक कल्पना आणि सैद्धांतिक प्रतिमान असतात व्याख्यानाच्या सुरुवातीला सैद्धांतिक प्रतिमानांच्या विषयी चर्चा केली जाते त्यानंतर त्या विषयाच्या संकल्पना तयार केल्या जातात आणि त्यामागचा सैद्धांतिक आधार काय आहे हे प्रशिक्षणार्थींना सांगितलं जातं व्याख्यानांमध्ये ही सैद्धांतिक चौकट अतिशय महत्त्वाचे असते आता आपण ही सैद्धान्तिक चौकट कशी तयार करायची हे बघूया या सैद्धांतिक चौकटी करता आपल्याकडे वेगवेगळे स्त्रोत आहेत या विशिष्ट व्याख्यान पद्धतीमध्ये मी या वेगवेगळ्या स्त्रोतांच्या बाबतीत बोलणार आहे शब्दांच्या माध्यमातून जर संवाद साधायचा असेल तर प्रशिक्षणार्थींना विविध क्षमतांच्या बाबतीत माहिती मिळेल आपल्या संवादातून प्रशिक्षक साधारणपणे 40 ते 45 मिनिटांपर्यंत कर्मचाऱ्यांना गुंतवून सक्रिय ठेवू शकतो नवीन तंत्रज्ञान आले असूनही प्रशिक्षकाद्वारे वर्गातल्या सादरीकरणाची पद्धत ही कायमच लोकप्रिय पद्धत राहिली आहे प्रशिक्षकाचा प्रशिक्षणार्थींची घडणाऱ्या संवादाचे महत्त्व आपण जाणले पाहिजे या संवादाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींनी जे सैद्धांतिक चौकटीचे ज्ञान मिळवणे गरजेचे आहे ते दिले जाते याशिवाय प्रशिक्षणार्थींच्या काही शंका असल्यास ते प्रशिक्षकाला विचारू शकतात या संवादातूनच प्रत्यक्ष कृतीच्यावेळी गरजेचे असणारे सैद्धांतिक ज्ञान त्यांना वापरता येईल या प्रशिक्षणाच्या लोकप्रिय पद्धती आहेत परस्परसंवादी व्हिडिओ किंवा संगणकाच्या साह्याने दिल्या गेलेल्या सूचना या जरी नवीन तंत्रज्ञानाचा भाग असल्या तरीही प्रशिक्षकाने साधलेल्या संवादातून प्रशिक्षणार्थीचे शंका समाधान निश्चितपणे होते व्याख्यान पद्धती ही कमीत कमी खर्चाची वेळेची बचत करणारी आणि जास्तीत जास्त माहिती प्रभावीपणे व सुसूत्र पद्धतीने प्रशिक्षणार्थी पर्यंत पोहोचवण्याची लोकप्रिय पद्धत आहे जर प्रशिक्षकाने आपल्या व्याख्यानाची योजना सुसूत्र पद्धतीने केली असेल तर त्याच्या संवादातून अतिशय कमी खर्चात आणि वेळेची बचत करणाऱ्या या पद्धतीने तो प्रशिक्षणार्थींची प्रभावीपणे ज्ञानाचे आदान प्रदान करू शकतो जरी प्रशिक्षक नवतंत्रज्ञानाचा वापर आपल्या व्याख्यानामध्ये या संवादांमध्ये करीत असेल तरीही नवतंत्रज्ञान हे पूरक माध्यम ठरू शकते मात्र नवतंत्रज्ञान प्रशिक्षक होऊ शकत नाही प्रशिक्षक हा या सर्व साधनांचा वापर करणारा असा व्यक्ती आहे जो या तंत्रज्ञानाचा वापर वेळेची बचत होण्याकरता आणि व्याख्यानाची प्रभावितता वाढवण्याकरता करतो या व्याख्यान पद्धतीचे अनेक फायदे आहेत जर व्याख्यान दीर्घकाळ चालले तर प्रशिक्षणार्थींचा सक्रिय सहभाग व्याख्यानात होणार नाही प्रशिक्षकाच्या संवादामुळे व्याख्यानाबद्दलचा जो अभिप्राय आणि अर्थपूर्ण संबंध प्रशिक्षणार्थींशी जोडला जाऊ शकतो तो व्याख्यान जर दीर्घकाळ चालले तर जोडला जाऊ शकणार नाही आणि म्हणूनच जर कामाच्या वातावरणाशी एक सकारात्मक संबंध आपल्याला जोडायचा असेल तर प्रशिक्षणादरम्यान वापरणाऱ्या विविध पद्धती आणि त्यांचे एकत्रीकरण शिकण्याकरता आणि प्रभावी प्रशिक्षण देण्याकरता उपयोगी पडते प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षकांकडून ज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण व्याख्यान पद्धतीमध्ये विविध साधनांचा वापर करून शक्य आहे सामान्यपणे प्रशिक्षणार्थी व्याख्यानपद्धती दरम्यान ऐकण्यावर लक्ष केंद्रित करून माहितीचे ग्रहण करतात आणि म्हणूनच ज्या वेळी आपण शिकण्याच्या सिद्धांताबद्दल शिक्षणपद्धती बद्दल बोलत असतो त्यावेळी ज्ञान ग्रहणाची पहिली आणि महत्त्वाची पद्धत ती म्हणजे 'ऐकणे' ही असते यावरूनच व्याख्यान पद्धतीचे महत्त्व आपल्याला कळते प्रभावी व संवादात्मक व्याख्यानादरम्यान माहिती नीट ऐकली जाते म्हणूनच आपण या पद्धतीविषयी चर्चा करत आहोत मात्र व्याख्यानामुळे प्रशिक्षकाला प्रशिक्षणार्थींची आकलन पातळी जलद व प्रभावीपणे कळणे थोडे अवघड असते जर प्रशिक्षकांकडून एकतर्फी संवाद असेल तर विद्यार्थ्याला ते कळणार नाही प्रशिक्षकालाही तो विद्यार्थ्यांना समजावून सांगत असणाऱ्या कल्पना त्याला कळत आहेत का नाही याची कल्पना येणार नाही म्हणूनच व्याख्यान पद्धतीचे हे काही तोटे आहेत नवतंत्रज्ञानाचा वापर करून या तोट्यांवर मात करता येईल व व्याख्यान पद्धत अधिक प्रभावी करता येईल हा प्रश्न सोडवण्याकरता व्याख्यानामध्ये प्रश्नोत्तरांचे सत्र ठेवले जाते यामुळे प्रशिक्षकाने जे शिकवले आहे ते प्रशिक्षणार्थीने ग्रहण केले आहे का नाही त्याला योग्य प्रकारे कळले आहे का नाही हे प्रशिक्षकाला प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये तपासता येते आता कोरियामधील हानयांग विद्यापीठातील मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो तिथे मी आशियाई व्यवसायाबद्दल शिकवत असे तिथे मला असं दिसलं की ज्या वेळी एखादे सत्र चालू असेल त्या सत्रामध्ये विद्यार्थी मध्येच प्रश्न विचारत असत सत्रादरम्यान होणाऱ्या या प्रश्नोत्तरांमुळे निश्चितच फायदा होत असे प्रश्न कधी विचारले गेले पाहिजे याबद्दल मात्र प्रशिक्षक जागरूक हवा प्रश्नोत्तराच्या सत्राचे योग्य प्रकारे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते खूप वेळा प्रश्नोत्तराचे हे सत्र व्याख्यानाच्या शेवटी ठेवले जाते व्याख्यानामध्ये प्रश्नोत्तराचे सत्र व्याख्यानादरम्यान ठेवायचे की व्याख्यानाच्या शेवटी ठेवायचे याचे स्वतःचे असे फायदे तोटे आहेत जर दीर्घकाळ चालणाऱ्या व्याख्यानात प्रश्नोत्तराचे सत्र जर शेवटी ठेवले तर कदाचित दीर्घकाळ चाललेल्या या व्याख्यानामुळे प्रशिक्षणार्थी प्रश्न विचारणार नाहीत अशावेळी व्याख्यानाच्यामध्ये ठराविक वेळेच्या अंतराने प्रश्नोत्तरे घेतली जातात प्रश्नोत्तराच्या सत्रावर नियंत्रण ठेवणे ही प्रशिक्षकाची जबाबदारी असते त्यामुळे प्रशिक्षक योग्यप्रकारे प्रश्नोत्तरे झाल्यानंतर पुन्हा आपले व्याख्यान मूळ मुद्द्यापासून पुढे श्रोत्यांकरीता चालू ठेवू शकतात जर प्रश्नोत्तर सत्रावर प्रशिक्षकाचे नियंत्रण नसेल तर मात्र व्याख्यानाची एकसलगता हरवून जाईल प्रशिक्षकाला प्रशिक्षणार्थींची शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी माहिती असणे गरजेचे आहे प्रशिक्षकाने तो ज्यांच्याशी संवाद साधत आहे त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी तसेच व्यावसायिक पार्श्वभूमी माहीत करून घेणे गरजेचे आहे त्यामुळे त्यांच्या पार्श्वभूमीशी निगडीत त्यांच्या गरजा प्रशिक्षकाला समजल्यावर तो योग्य त्या उदाहरणाच्या सहाय्याने त्यांच्याशी संवाद साधू शकतो उदाहरणादाखल जर भिन्न स्वरूपाच्या उद्योगांमधून सहभागी आले असतील तर अशावेळी प्रशिक्षक सर्वांना लागू होईल अशा प्रकारचे सामान्य उदाहरण देऊ शकतो इथे मला नेतृत्वगुणाबद्दल बोलायला आवडेल जेव्हा आपण नेतृत्वगुणाबद्दल बोलत असतो तेव्हा सामान्यपणे आपण सर्वांना लागू होईल अशा प्रकारच्या नेतृत्वगुणाबद्दल बोलत असतो पण जेव्हा एकाचप्रकारच्या समान पार्श्वभूमी असणाऱ्या उद्योगातून येणाऱ्या सहभागींचा एखादा गट असेल तर अशा प्रकारच्या विशिष्ट उद्योगातील नेतृत्वगुणाबद्दल बोलणे जास्त योग्य ठरेल त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाशी स्वतःला जोडणे प्रशिक्षणार्थींना सहभागींना जास्त सोपे जाईल इथे परस्परसंवादी सक्रिय शिकण्याकरता आपण काही उपक्रम घेऊ शकतो हे उपक्रम कसे घ्यायचे आणि कधी वापरायचे याबद्दल मी पुढील सत्रामध्ये या उपक्रमांच्या वापरादरम्यान नक्कीच सांगेन प्रशिक्षणार्थींच्या सक्रिय सहभागामुळे आणि त्यांच्या कामाशी जोडलेल्या उदाहरणांमुळे त्यांना प्रश्न विचारण्याकरता आपण प्रोत्साहित करू शकतो आणि या उपक्रमांच्या माध्यमातून त्याला उत्तरे देऊ शकतो यामुळे त्यांचे शिकणे व त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण अधिक प्रभावी होईल याकरता प्रशिक्षक प्रभावी व्याख्यान देऊ शकतो व्याख्यानाचे विविध प्रकार आहेत काही व्याख्याने नेहमीची व्याख्याने असतात जिथे प्रशिक्षक बोलतो आणि प्रशिक्षणार्थी फक्त ऐकतो आणि माहितीचे ग्रहण करतो यामध्ये अनुभवांची आदान प्रदान करणे खूपच महत्त्वाचे ठरते जर प्रशिक्षक अनुभवी असेल तर सैद्धांतिक चौकटीसोबतच तो श्रोत्यांशी व्यक्तिमत्व वर्तन व्यक्तिमत्वाचे विविध पैलू व्यक्तिमत्व ठरवणारे विविध घटक याविषयी तो बोलेल हे एक व्यक्तिमत्वाविषयीचे नेहमीचे व्याख्यान झाले ज्यामध्ये प्रशिक्षक व्यक्तिमत्त्वाविषयी बोलतो ज्यावेळी आपण टीम टीचिंग म्हणजेच समूह शिक्षणाबद्दल बोलतो त्यावेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रशिक्षक आपले भिन्न विचार आणि विषयाचे विविध पैलू प्रशिक्षणार्थी समोर मांडतात ज्यावेळी आपण एक मनुष्यबळ व्यवस्थापक आणि एक अर्थशास्त्री एकत्र आणतो त्यावेळी अर्थशास्त्री अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबद्दल आणि मनुष्यबळ व्यवस्थापक बदलत्या अर्थव्यवस्थे सोबत मनुष्यबळ व्यवस्थापन कसे बदलेल याविषयी बोलतो बऱ्याचवेळा तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांचे एक उदाहरण असते ज्यावेळी एका विशिष्ट तंत्रज्ञानाबद्दल आपण बोलतो त्यावेळी त्या विषयाच्या व्याख्यानांमध्ये ते तंत्रज्ञान मनुष्यबळावर कशाप्रकारे परिणाम करेल तसेच या तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे सर्वोत्तम वापर केला जाऊ शकतो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मनुष्यबळाला कसे प्रशिक्षित केले जाऊ शकते या तंत्रज्ञानाचा समोर भविष्यकाळात काय आव्हाने असतील याबद्दल बोलले जाते कृत्रिम बुद्धिमत्तेचे सोपे उदाहरण आपण घेऊ या ज्यावेळी आपण कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याचे उपयोग याविषयी बोलत असतो त्यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर केला तर त्याचा काय परिणाम होईल त्याबरोबरच मनुष्यबळ विकासावर त्याचा कसा परिणाम होईल याबद्दल मनुष्यबळ विकासाचे प्रशिक्षक शिक्षक बोलतील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील व्यक्ती तंत्रज्ञानाच्या भविष्यकाळातील जबाबदाऱ्या तंत्रज्ञानाचे भविष्य याबद्दल बोलेल या प्रकारच्या समूह शिक्षणामध्ये मनुष्यबळ क्षेत्रातील जी व्यक्ती असेल ती याबद्दल पूरक बोलेल कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या मुद्द्यांना समजून घेऊन एखादे विशिष्ट काम व्यक्ती कसा करू शकेल याबद्दल तो बोलेल यासारखे नवतंत्रज्ञान जर जटिल असेल तर कर्मचाऱ्यांना स्वतःला विकसित करावे लागेल त्याबद्दलच्या बदलणार्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याकरता लागणाऱ्या क्षमता कर्मचाऱ्यांना विकसित कराव्या लागतील संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या क्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान यांच्यात ज्यावेळी मेळ बसेल त्यावेळी समूह शिक्षण विकसित होईल अतिथींचे व्याख्यान हा व्याख्यानाचा तिसरा प्रकार आहे यामध्ये अतिथी वक्ता ठराविक काळाकरिता सत्रामध्ये येतो सुरुवातीच्या सूचना शिक्षकाद्वारे दिल्या जातात या प्रकारची पद्धत खूपच लोकप्रिय आहे हल्ली शैक्षणिक परिषदांमध्येदेखील अशा प्रकारच्या कार्यशाळा उद्योजकता आणि संशोधन पद्धतींवर आयोजित केल्या जातात या कार्यशाळा तज्ञ व्यक्तींच्या सहभागाने आयोजित केल्या जातात वेगवेगळ्या उद्योगातून येणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींकडून सहभागींना शिकण्याची संधी मिळते उद्योजकता क्षेत्रातील विविध मान्यवरांशी संवाद साधता येतो यामुळे सहभागींची संशोधनाबद्दलची रुची वाढते उद्योजकतेविषयी ते शिकू शकतात आणि तंत्रज्ञानावर आधारितकार्यशाळांचा उपयोग ते आपल्या संशोधनाकरता करू शकतात ऊर्जा पर्यावरण किंवा कृषी क्षेत्रातील निगडित एखाद्या उद्योगावर आधारित एखादा प्रशिक्षण कार्यक्रम जर आपण घेत असू तर त्यावेळी जे अतिथी वक्ते असतील त्यांचे व्याख्यान प्रशिक्षकांच्यामधल्या सत्रांमध्ये ठेवू जर हा तीन दिवस पाच दिवस चालणारा प्रशिक्षण कार्यक्रम असेल तर प्रशिक्षक अतिथी व त्याचे व्याख्यान त्याच्यासोबतच एका सत्रात ठेवेल हे अतिथी वक्ते त्या विशिष्ट प्रकारच्या उद्योगातील एक अनुभवी व्यक्ती किंवा अधिकारी असतील जर ते एका विशिष्ट क्षेत्रातल्या उद्योगातील असतील तर त्यांना निश्चितपणे निमंत्रण दिले पाहिजे ते त्या क्षेत्रातले आपले ज्ञान व कौशल्य अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देतील जसे मी मागे म्हणालो होतो आम्ही अशा प्रकारचा एक प्रशिक्षण कार्यक्रम आर आर व्ही पी एन ए एल राजस्थान राज्य विद्युत प्रसारण निगम लिमिटेड इथे घेतला होता या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान तिथे आम्ही प्राध्यापक उदय पारिख सर यांना अतिथी वक्ते म्हणून निमंत्रित केले होते ते या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विषयाच्या अनुषंगाने बोलले आपण पॅनल चर्चादेखील आयोजित करू शकतो या पॅनल मध्ये दोन किंवा अधिक वक्ते उपस्थित असतील त्यांना प्रश्न विचारले जातील आणि त्यातून माहिती मिळवली जाईल दोनपेक्षा अधिक वक्ते असतील तर ते त्या विषयावर बोलतील संवादक त्यांना प्रश्न विचारतील अतिथी वक्ते प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे समाधान करतील अशाप्रकारे हा एक खूपच प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रम होईल यामध्ये सहभागी होणारे पॅनलिस्ट हे त्या संलग्नित उद्योगांशी संबंधित तज्ञ व्यक्ती किंवा सरकारी अधिकारी असतील अशाप्रकारे उद्योग शिक्षण व शासकीय क्षेत्रातील विश्लेषक यामध्ये सहभागी होतील या पॅनल मधील सहभागी उद्योजक उद्योग कसे चालतात याबद्दल बोलतील शिक्षणतज्ञ त्यासंबंधित संकल्पनांविषयी बोलतील आणि त्या संकल्पना उदाहरणादाखल वादांचे व्यवस्थापन वादांची प्रतिमाने ताणतणाव व्यवस्थापन यांच्याबद्दल बोलतील यावरून उद्योजक ताणतणावाचे व्यवस्थापन त्यांच्या उद्योगांमध्ये कशाप्रकारे केले जाते त्यासोबतच कोणत्या प्रकारचे ताणतणाव हल्ली सामान्यपणे दिसत आहेत आणि मग आपण एखाद्या संस्थेत उद्योगात आनंद निर्देशांक कसा निर्माण करू शकतो याबद्दल बोलतील तर अशाप्रकारे हे पॅनल तयार केले गेले पाहिजे जर हे पॅनल माहितीच्या अधिकाराशी संबंधित किंवा वित्तक्षेत्राशी संबंधित असेल तर नक्कीच शासनातील तज्ञ सरकारी धोरण त्यांच्या भूमिका नियम एखाद्या मुद्द्यावर काय आहे याबद्दल मार्गदर्शन करू शकतात विद्यार्थ्यांचे सादरीकरण हा पुढचा भाग आहे प्रशिक्षणार्थींच्या एका गटाद्वारे वर्गात एका विषयाचे सादरीकरण करणे या पद्धतीत समाविष्ट असते ही एक खूपच सामान्य पद्धत आहे पण ही अतिशय प्रभावी पद्धतदेखील आहे ज्यावेळी आपण सक्रिय शिक्षणाबद्दल बोलतो त्यावेळी सक्रिय शिक्षणाची ही पद्धत खूपच प्रभावी आहे यामध्ये प्रशिक्षणार्थींच्या एक गट वर्गामध्ये एखादा विषय मुद्दा सर्वांसमोर सादर करतात इथे त्यांना एखादी केसस्टडी मांडता येईल किंवा एखाद्या संस्थेविषयी लिहिता येईल किंवा प्रश्न सोडवण्याच्या एखाद्या विशिष्ट पद्धतीबद्दल देखील बोलता येईल किंवा त्यांना एखादा उपक्रमदेखील दिला जाऊ शकतो आणि ते त्याचे विश्लेषण देखील करू शकतात यावर ते त्यांचा अनुभव मांडतील तज्ञ त्यावर त्यांचे मत व टिपणी देतील बऱ्याच व्यवस्थापन संस्था केस स्टडी पद्धतीचा विद्यार्थ्यांचे सादरीकरण हे त्यांच्या शिकण्याचे सादरीकरण म्हणून अवलंब करतात आता व्याख्यान आणि व्याख्यानांचे प्रकार याविषयी बोलल्यानंतर मला एका उत्तम व्याख्यानाकरीता कशा प्रकारे मुद्द्यांची तयारी केली पाहिजे याविषयी सांगायला इथे आवडेल एका विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव काय आहे तसेच त्याचा विषय काय आहे हे आपण पाहिले पाहिजे यानुसार आपण पुस्तके वाचली पाहिजेत याकरता उच्च दर्जाच्या विद्यापीठांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये स्वीकारली जातात अशा अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांचा संदर्भ आपण घ्यावा ते वर्तनशास्त्राशी निगडित असेल किंवा जर ते मनुष्यबळ विकासाशी निगडित असेल किंवा ते तंत्रज्ञान व्यवस्थापनाशी किंवा ज्ञान व्यवस्थापनाशी निगडीत असेल तर आपण या विषयातील उच्च दर्जाची दहा पुस्तके शोधली पाहिजेत यातील काही महत्त्वाच्या इतर मुद्दे शोधण्याकरीता आपण इतर काही पुस्तके देखील पाहू शकतो जी पुस्तके स्विकारलेली आहेत तसेच जी नवीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्यांचादेखील संदर्भ आपण घेऊ शकतो उदाहरणादाखल मी मुंजाल ग्रुप करता काही प्रशिक्षण कार्यक्रम करतो बदलांचे व्यवस्थापन हा त्यावेळी विषय असतो यावेळी मी बदलांच्या व्यवस्थापनाशी संबंधित नवीन पुस्तके बघतो त्यांचे संदर्भ घेतो आणि संस्थात्मक विकासावर जी पुस्तके आहेत त्यांच्याशीदेखील मी तुलना करून माहिती घेतो अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम हे या पुस्तकांच्या संदर्भावर आधारित असतात पण फक्त पुस्तकेच पुरेशी नाहीत नियतकालिकांचा देखील तुम्ही संदर्भ घ्यावा असे मी तुम्हाला सुचविणे कोणती नियतकालिके आपण स्कोपसमध्ये सूचीबद्ध केलेली एस एस सी आय मध्ये सूचीबद्ध केलेली एबीसीडी मध्ये सूचीबद्ध केलेली किंवा एखादा अधिकृत स्त्रोत असलेले नियतकालिके अशा प्रकारच्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता वापरू शकतो अशा प्रकारच्या पुस्तकांमधून आपण संशोधनाविषयी चे मुद्दे घेऊ शकतो सैद्धांतिक मुद्दे घेऊ शकतो तसेच ताज्या संशोधनावर आधारित नियतकालिके आपल्याला त्या संशोधनाविषयी तसेच शोध पत्रिका या अभ्यासात विषयी माहिती देतात विविध केस स्टडीज चा वापर करणे ही तिसरी पद्धत इंटरनेटवर प्रगत संस्थांच्या वेबसाइट्स आपल्याला केस स्टडीज देतात या केस स्टडीजचा वापर आपण करू शकतो माझे पुढचे 16 17 18 19 असे चार सत्र केस लिखाणाच्या कार्यशाळेवर असतील केस लिखाण कार्यशाळा कशाप्रकारे घ्यायची आणि मग या केसेसचे विश्लेषण कसे करायचे यावर मी चर्चा करीन मी आधी म्हणालो तसे उद्योग जगतातील प्रत्यक्ष उदाहरणे प्रशिक्षणार्थींना चांगल्या प्रकारे समजतात या प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून त्या विशिष्ट परिस्थितीशी ते स्वतःला जोडू शकतात आणि मग त्या प्रश्नावरील उत्तर शोधतात उत्तर जरी मिळाले नाही तरी तो प्रश्न सोडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन घडणे हीच एक खूप महत्वाची गोष्ट आहे तर हे काही व्याख्यान पद्धती विषयीचे मुद्दे होते आता पुढची प्रशिक्षणाची पद्धत आहे ती म्हणजे दृकश्राव्य सूचना आता ज्यावेळी मी खरे शिक्षण झाले पाहिजे असे म्हणेन त्यावेळी खरे शिक्षण याचा अर्थ दृकश्राव्य सूचनांच्या माध्यमातून शिक्षण घेणे हा आहे यामध्ये स्लाईड व्हिडिओ ओवरहेडस अशा विविध साधनांचा वापर सूचना देण्याकरता केला जातो खरोखरच तंत्रज्ञानाचे मनःपूर्वक आभार आपल्याला अशा प्रकारचे खूप व्हिडीओ उपलब्ध आहेत मी माझ्या वर्गामध्ये हल्ली माझ्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे व्हिडिओ तयार करण्याकरता सांगतो व्हिडिओ ते इतरांसोबत बघतात याचा मला खूप आनंद आहे एखादी परिस्थिती त्यांना दिली केस स्टडी पद्धत एखाद्या विशिष्ट परिस्थितीतील समस्या दिल्यावर ते सोडवू शकतात आपला प्रशिक्षण कार्यक्रम पाच दिवसाचा असेल तर त्यापैकी कोणत्याही एका दिवशी आपण अर्धा दिवस व्हिडिओ तयार करण्यासाठी ठेवू शकतो ही खूपच मजेशीर कल्पना आहे यातील सहभागी व्हिडिओ तयार करतील आणि तो व्हिडिओ ते सर्वांना दाखवतील यासोबतच आपण रोल प्ले भूमिका बजावणे किंवा बिजनेस गेम किंवा उद्योग आणि त्यातील प्रश्न किंवा परिस्थितीनुसार वर्तनाचे प्रतिमान मॉडेल जे काही शक्य असेल ते घेऊन व्हिडिओ तयार करता येईल आणि तो सर्वांना दाखवता येईल माझ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक व्हिडिओ मी पुढच्या स्लाईडवर दाखवीन सूचना देण्याची व्हिडिओ ही एक खूपच लोकप्रिय पद्धत आहे संवाद कौशल्य मुलाखत कौशल्य ग्राहकांच्या सेवेचे कौशल्य वाढवण्याकरता या पद्धतीचा खूपच उपयोग केला जातो या हेतूने आपण उत्तम संवाद शारीरिक हालचालीतून संवाद आवाजातील चढ उतार याचा अभ्यास करू शकतो मुलाखत कौशल्य म्हणजे मुलाखत कशी घेतली जाते यावरदेखील एक सुंदर व्हिडिओ होऊ शकेल आणि जर प्रशिक्षण कार्यक्रम ग्राहक सेवेच्या कौशल्याशी निगडित असेल तर ते सुद्धा आपल्याला निश्चितपणे करून दाखवता येईल याशिवाय एखादी प्रक्रिया उदाहरणार्थ वेल्डिंग सारखी एखादी तांत्रिक प्रक्रिया असेल तर ती देखील आपल्याला अशा तांत्रिक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता येईल अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर खूपच चांगल्या प्रकारे करता येईल नुसत्या व्हिडिओचा वापर फारच क्वचित केला जातो कारण कोणत्याही संदर्भाशिवाय तुम्ही व्हिडिओ दाखवू शकत नाही किंवा सहभागींना तो तयार करायला सांगू शकत नाही लक्षात ठेवा प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रम हा फक्त सक्रिय शिक्षणासाठीच नसून त्यामध्ये काय शिकले जाते हे देखील महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव आणि उदाहरणे दाखवण्याकरता व्याख्यानासोबतच सहसा व्हिडीओ वापरला जातो तर आता आपण दृकश्राव्य पद्धतीचा प्रशिक्षणवर्गात कशाप्रकारे वापर करायचा ते पाहूया पहिली पायरी म्हणून प्रत्येक सहभागीला एखाद्या विषयासंबंधीत एक उपक्रम द्या उदाहरणादाखल मी भरती निवड प्रशिक्षण आणि विकास हे मुद्दे घेतले असतील तर या उपक्रमांमध्ये गट तयार करणे संकल्पनेची मांडणी करणे मुद्यांची मांडणी करणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते आणि मग कोणत्या मुद्द्यावर तुम्ही हा विशिष्ट व्हिडिओ तयार करणार आहे याचा विचार महत्त्वाचा ठरतो जर परस्परसंवादी इंटरॅक्टिव्ह सत्र असेल तर व्हिडिओचे हे तंत्र खूपच प्रभावी ठरते मात्र व्हिडीओ तयार करण्याचे तंत्र माहीत असेल तर चांगला व्हिडिओ होऊ शकतो नाहीतर फक्त ती चलत्चित्र असतील एक परस्परसंवादी व्हिडिओ खूप उपयोगी ठरतो सहभागींना उपक्रमाविषयी तसेच वर्गात कशाप्रकारे हा उपक्रम त्यांना सादर करायचा आहे या विषयी माहिती द्या व्हिडिओ तयार करत असताना मार्गदर्शक सूचना त्यांना द्या व्हिडिओ तयार करत असताना त्यांना नेमके काय करायचे आहे हे सांगण्यात प्रशिक्षकाची वर्गात खूप महत्त्वाची भूमिका असते प्रशिक्षणार्थी तो व्हिडिओ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तयार करतो पूर्ण उपक्रमाबद्दल व्हिडिओ तयार करण्यासाठी सहभागींना सांगा आणि मग पावर पॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून तो वर्गात सादर करायला सांगा आपल्याला पूर्ण उपक्रमाविषयीचा हा व्हिडीओ तयार करायचा आहे आणि मग पावर पॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून तो संकल्पनेशी जोडायचा आहे इथे आम्ही तयार केलेला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायला मला आवडेल हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गात तयार केला होता तर आपण आपण त्या विशिष्ट कंपनीचा तो व्हिडिओ बघूया व्हिडिओ 2949 पासून 3054 पर्यंत प्ले केला जात आहे इंग्रेस सेक्युरिटी आर्थिक वाढीचा मार्ग गुंतवणूकदाराची सुरक्षा आमच्या नफ्यापूर्वी येते हा इंग्रेस सेक्युरिटीजमध्ये आमचा विश्वास आहे आमच्या कंपनीची स्थापना डॉ संतोष रांगणेकर यांनी केली स्लाइड वेळ पहा 3003 गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे रक्षण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे नऊ शहरांमध्ये आमच्या शाखा आहेत आणि व्यवसायामध्ये एव्हरग्रीन हा दर्जा प्राप्त करण्यासाठी एक लाख ग्राहकांना आम्ही समर्पितरित्या सेवा देतो 2014 आणि 2015 या सलग दोन वर्षी आमची कंपनी उदयोन्मुख संपत्ती व्यवस्थापन संस्था या पुरस्काराने सन्मानित झाली आहे आम्ही संस्था व व्यक्तींसाठी संपत्ती आणि मालमत्ता व्यवस्थापन सेवांमध्ये सर्वोत्तम सेवा प्रदान करतो आमच्या ग्राहकांमध्ये सॅमसंग रिबॉक आदिदास यांचा समावेश होतो कामाच्या ठिकाणी एक कुटुंब तयार करण्याची आमची दृष्टी आहे आमचे मनुष्यबळ धोरण पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्याच्या आमच्या ध्येयाने आणि मुख्य मूल्यानी प्रेरित आहे योजनानंतर आर्थिक सुरक्षा ग्राहक सेवा आम्ही करणाऱ्या प्रत्येक कामांमध्ये उत्कृष्टता एकनिष्ठता व्यक्ती आणि आम्ही ज्या समाजामध्ये राहतो काम करतो त्याबद्दलचा आदर ही आमची मुख्य मूल्य आहेत व्हिडिओ इथे संपतो आता ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल की कशा प्रकारे विद्यार्थ्यांना कोणती भूमिका त्यांना वठवायची आहे आणि ती कशा प्रकारे सादर करायची आहे याच्या सूचना दिलेल्या आहेत या सूचनांमुळे त्यांची व्हिडिओ तयार करण्याची आणि भूमिका निभावण्याची क्षमता खूपच वाढली आहे ओरेगोन ही उत्तर दक्षिणमध्ये तयार मिश्रणे देणाऱ्या खूप कमी कंपन्यांपैकी एक कंपनी आहे आपल्या चालकांना ते नियमितपणे प्रशिक्षण देत असतात मोर्स बंधू या प्रशिक्षणाच्या माध्यमातून खर्च कमी करू शकले आपल्या ग्राहकांचे समाधान व संतुष्टी वाढकरण्याकरीता त्यांनी आपल्या चालकांना उत्पादनाचे प्रशिक्षण दिले चालकांना कामाच्या ठिकाणी वेळ वाया घालवणे आणि उशिरा पोहोचणे टाळण्याकरता त्यांनी सूचना दिल्या मोर्स बंधूंनी त्यांच्या चालकांना प्रशिक्षित करण्याकरता कोणत्या पद्धतीचा अवलंब केला या संस्थेमध्ये प्रशिक्षणाचे असे व्हिडिओ तयार केले जातात की जे तज्ञ चालकांकडून सादर केले जातात यानंतर ते तज्ञ चालकांना दर आठवड्याला व्हिडिओ शोधण्यासाठी सांगतात यासोबतच हे व्हिडिओ बघण्याकरता सत्र ठेवतात त्यातील उपस्थितीची नोंद ठेवतात आणि मग प्रत्येक व्हिडीओ संपल्यानंतर चर्चासत्राचे आयोजन करतात या व्हिडिओमध्ये कशा प्रभावीपणे व कार्यक्षमतेने चालन केले पाहिजे तसेच अशा काही विशिष्ट समस्यांना कशाप्रकारे हाताळले पाहिजे याविषयी ते मार्गदर्शन करतात या कंपनीमध्ये ते आपल्या चालकांना व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण देतात तज्ञ चालक या व्हिडिओमध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याकरता प्रशिक्षित केलेले असतात कार्यस्थळी चालकांना कोणत्या प्रकारच्या मुद्द्यांना सामोरे जावे लागेल याबद्दल ते बोलतात कारण हे प्रशिक्षण सत्र चालकाच्या कामाच्या सुरुवातीच्या अगोदर सकाळी लवकर आयोजित केलेले असते हे व्हिडिओ क्वचितच दहा मिनिटांपेक्षा जास्त असतात कामाच्या सुरुवातीच्या पहिल्या दहा मिनिटातच हा व्हिडीओ त्यांना दाखवला जातो आणि त्या प्रकारे ते काम करतात चाचणी संस्थेने घालून दिलेल्या चाचणीच्या पद्धती या चालकांना तज्ञ कामाच्या ठिकाणी शिकवतात या चाचणीच्या पद्धतीवर कधीकधी चाचणी सिलेंडरमध्ये घाण अडकल्याने नमुना दूषित होऊन एखादी चाचणी बाद होऊ शकते याकरिता मोर्स बंधू प्रशिक्षण देतात या कंपनीमधला आणखी एक व्हिडिओ अतिशय थंड वातावरणात दिवसाच्या शेवटी टाक्यांमधील आणि नळ्यांमधील स्वच्छता राखण्याविषयी भर देतो आणि ड्रम कशाप्रकारे ठेवावा याबद्दल बोलतो अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एखादे विशिष्ट काम कशाप्रकारे केले पाहिजे याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित केले जाते यामुळे खूप कंपनीज अशा प्रकारच्या व्हिडिओचा वापर माहिती सांगण्या सोबतच एखादे काम प्रभावीपणे कसे करावे याबद्दलची माहिती देण्याकरितादेखील करतात शिकणाऱ्यांसाठी अशा व्हिडिओचा वापर खूपच उपयोगी ठरतो प्रत्येक प्रशिक्षणसत्रामध्ये चालकांना प्रशिक्षण सत्रातील मुद्द्यांविषयी प्रश्न विचारण्याकरीता प्रोत्साहित केले जाते त्यानंतर त्यांना जे काही काम करायचे असेल त्याचा ते व्हिडिओ बघतात आणि मग जर त्यांना काही शंका असेल तर ते प्रश्न विचारतात चालकांनी त्या प्रशिक्षण सत्रामध्ये विषयाशी संबंधित प्रश्न विचारले होते असे दिसले सत्राच्या शेवटी चालक आणि त्यांचे तज्ञ प्रशिक्षक चालक उत्पादनाच्या गुणवत्तेशी निगडीत इतर बाबी आणि वितरणासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा करतात व्हिडिओच्या या प्रशिक्षणामध्ये मी म्हटलं की व्हिडिओ पद्धत व्याख्यानाची प्रभावी पद्धत आहे तसेच प्रशिक्षणार्थींना सक्रियपणे शिकण्याकरता उपयोगी आहे याचा प्रभावीपणा सत्राच्या शेवटी चालक आणि विद्यार्थी यांच्याबरोबर प्रश्नोत्तरे घेऊन वाढवता येतो तज्ञ प्रशिक्षक ही माहिती कंपनीच्या व्यवस्थापकांना देतात यामुळे तिथे कोणत्या व्यावहारिक समस्या तांत्रिक व इतर मुद्दे आहेत याबद्दल कंपनी व्यवस्थापकांना समजून घेणे शक्य होते हे मुद्दे समजून घेतल्यानंतर त्यांना या समस्यांना हाताळण्याकरता योग्य असा व्हिडिओ विकसित करता येतो अशा प्रकारच्या व्हिडीओ मुळे चालकांचे काम पूर्वीपेक्षा आता खूपच सोपे झाले आहे आता आपण प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये दृकश्राव्य पद्धतीचा वापर व्हिडिओच्या माध्यमातून कसा केला जातो हे पाहिले कधीकधी अनेक समस्या व्हिडिओकरिता वापरलेल्या सर्जनशीलदृष्टिकोनातून उद्भवतात व्याख्यान पद्धतीमध्ये प्रशिक्षणार्थीला शिकण्याकरता एकाच वेळी खूप मुद्द्यांचा समावेश असणे अडथळा ठरते यामध्ये आपण निकृष्ट संवाद टाळू शकतो पण जेव्हा अभिनेते व्हिडिओ मधील संदेशाची विश्वासार्हता आणि स्पष्टता विनोद आणि संगीताच्या अतिजास्त वापरामुळे घालवून टाकतात त्यावेळी प्रशिक्षणार्थींना त्या व्हिडिओ मधील शिकण्याचे महत्त्वाचे मुद्दे नीट समजत नाहीत आणि हे सर्व गोंधळाचे वातावरण होते त्यामुळे व्हिडिओमध्ये भरपूर मुद्द्यांच्याऐवजी नेमके कोणते मुद्दे पाहिजे याबद्दल तसेच त्यामधील विशिष्ट भूमिका बजावणाऱ्या पात्रांमधील संवादाच्या गुणवत्तेसंदर्भात जर योग्य ती काळजी आपण घेतली तर तो व्हिडिओ जास्त प्रभावी होतो विनोदाचा संगीताचा किंवा पार्श्वसंगीताचा अतिजास्त वापर टाळायला पाहिजे कारण या व्हिडिओमध्ये आपण भूमिकेचे प्रतिमान तयार करत असतो त्यामुळे ते अतिशय नाटकी आणि प्रशिक्षणार्थींना समजण्याकरता गोंधळाचे ठरता कामा नये जर या महत्त्वाच्या मुद्द्यांची योग्यवेळी काळजी आपण घेतली तर प्रशिक्षणातील व्हिडीओ नक्कीच प्रभावी होतील यामध्ये आपण फक्त व्हिडिओ दाखवून व्हिडिओ प्रशिक्षण देत नाही तर प्रशिक्षकांच्याद्वारे व्हिडिओ तयारदेखील करतो मला खात्री आहे की या प्रकारची प्रशिक्षण पद्धती प्रशिक्षकांद्वारे योग्य त्या ठिकाणी जिथे लागू होईल तिथे वापरली जाईल तर आपण आता व्याख्यान व प्रशिक्षण पद्धतींचा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कसा वापर करायचा याबद्दल बोललो धन्यवाद